तर या लेक्चर मध्ये मी सर्वांचे स्वागत करतो हे लेक्चर क्रमांक 56 आहे आणि या लेक्चर मध्ये आपण हायर ऑर्डर ची लिनियर डिफरन्शियल समीकरणे बद्दल बोलणार आहोत तसेच त्यांच्या उत्तराबद्दल देखील अधिक माहिती घेणार आहोत आणि विशेषतः आजच्या व्याख्यानात आपण स्थिर गुणांक असलेली हायर ऑर्डर ची लिनियर डिफरन्शियल समीकरणे बद्दल बोलणार आहोत तर तो लिनियर डिफरन्शियल समीकरणाचा एक विशिष्ट प्रकार आहे तर येथे आपण डिफरन्शियल समीकरणाचा जनरल फॉर्म याबद्दल आपण आजच्या व्याख्यानात बोलणार आहोत तो फॉर्म अशाप्रकारे आहे तर येथे हे स्थिर गुणांक आहेत आणि उजव्या बाजूचे फंक्शन X हे x चे फंक्शन असू शकते तर हे सर्व स्थिरांक आहेत आणि X जे x चे फंक्शन आहे ते देखील स्थिरांक असू शकतात परंतु सहसा आपण X हे x चे एखादे फंक्शन म्हणून घेत असतो तर अशा प्रकारच्या समीकरणाला आपण लिनियर डिफरन्शियल समीकरणे असे म्हणतो कारण या समीकरणामध्ये y आणि त्याचा डेरीवेटीव्ह यांचा गुणाकार नसतो त्यामुळे हे समीकरण n ऑर्डर चे लिनियर डिफरन्शियल समीकरण आहे तर आजच्या व्याख्यानामध्ये आपण जनऱल सोल्युशन आणि त्याचे दोन महत्वपूर्ण भाग म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे पर्टिक्युलर इंटिग्रल यांच्या बद्दल बोलणार आहोत तर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन हे दुसरे काही नसून ते होमोजिनियस डिफरन्शियल समीकरणाचे उत्तर आहे आणि होमोजिनियस डिफरन्शियल समीकरण म्हणजे असे समीकरण ज्यामध्ये X ची किंमत हि शुन्य असते याचा सरळ अर्थ असा झाला की की दिलेल्या गणिताची उजवी बाजू जर आपण शून्य केली तर त्याचे जे ऊत्तर येईल त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन असे म्हणणार आहोत तर पुढील व्याख्यानात आपण होमोजिनियस डिफरन्शियल समीकरणाचे उत्तर कसे मिळवायचे त्याबद्दल बोलणार आहोत तसेच पर्टिक्युलर इंटीग्रल बद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत तर पर्टिक्युलर इंटीग्रल हे असे उत्तर असते जे दिलेल्या समीकरणाचे X सोबत समाधान करते तर असे आपल्याला एक पर्टिक्युलर सोल्युशन मिळते आणि जेव्हा आपण त्यामध्ये होमोजिनियस डिफरन्शियल समीकरणाचे चे जनरल सोल्युशन किंवा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मिळवतो तेव्हा एक पूर्ण उत्तर आपल्याला मिळते तर आजच्या व्याख्यानामध्ये नॉन होमोजिनियस डिफरन्शियल समीकरणाचे असे जनरल सोल्युशन आपण कसे शोधणार आहोत त्याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत तर इथे दिलेले समीकरण हे n ऑर्डर चे आहे पूर्वीच्या चर्चेनुसार याच्या जनरल सोल्युशन मध्ये n आर्बिट्ररी स्थिरांक असणार आहेत त्यामुळे इथे आपण जे जनरल उत्तर शोधू त्यामध्ये n आर्बिट्ररी स्थिरांक असणे गरजेचे आहे आणि हे पर्टिक्युलर इंटीग्रल जे दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे पर्टिक्युलर सोल्युशन आहे त्यामध्ये एकही स्थिरांक असणार नाही तर तो आर्बिट्ररी स्थिरांक पासून पूर्णपणे मुक्त असेल किंवा जर एखादा आर्बिट्ररी स्थिरांक इथे येत असेल तर तो आपोआप कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मध्ये सुध्दा येईल तर नॉन होमोजिनियस समीकरणाचे सोल्युशन मिळविण्याचा हा एक प्रकार आहे तर जेव्हा ह्या X ची किंमत हि शून्य असते तेव्हा अशा समीकरणाला आपण होमोजिनियस डिफरन्शियल समीकरण असे म्हणणार आहोत तर ज्यावेळी X ची किंमत हि शून्य असणार नाही त्यावेळी त्याला आपण नॉन होमोजिनियस डिफरन्शियल समीकरण असे म्हणणार आहोत जर आपल्याला होमोजीनियस समीकरणाचे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मिळाले तर नॉन होमोजिनियस समीकरणाचे सोल्युशन मिळविण्याची हि एक सोपी पद्धत आहे आणि आपण बघूच की होमोजिनियस समीकरणाचे जनरल सोल्युशन सहज मिळविता येते आणि आता आपल्याला फक्त एकच असे उत्तर शोधायचे आहे की जे दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे समाधान करत असेल आणि जेव्हा आपण या दोघांची बेरिज करू तेव्हा आपल्याला उत्तरामध्ये n आर्बिट्ररी स्थिरांक मिळतील आणि आज आपण पाहणार आहोत की अशा प्रकारचे सोल्युशन हे दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे जनरल सोल्युशन होईल तर मग इथे कॉम्पलीमेंटरी फंक्शन हे काय आहे आणि आपण ते शोधायची कोणती युक्ती वापरणार आहोत तर ते आपण आता पाहणार आहोत तर मी आधी म्हणल्याप्रमाणे दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे हे जनरल सोल्युशन आहे म्हणजेच असे समीकरण ज्याची उजवी बाजू हि शून्य आहे आणि दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे पर्टिक्युलर इंटीग्रल हे विशिष्ट प्रकारचे पर्टिक्युलर सोल्युशन असते जर हे एखादे पर्टिक्युलर सोल्युशन असेल तर ते दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे समाधान करेल तर जेव्हा आपण दिलेल्या समीकरणाच्या डाव्या बाजूला चा वापर करू उजव्या बाजूला X मिळायला हवे तर हे दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे समाधान करेल आणि अशा प्रकारे आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन तसेच पर्टिक्युलर इंटीग्रल यांची व्याख्या केली आहे आणि आपण ते सर्व या आधीच्या स्लाइड मध्ये पहिले आहेच परंतु नंतर आपण हे सिद्ध करणार आहोत की पर्टिक्युलर इंटीग्रल आणि कॉम्प्लिमेंटरी फंक्शन संयुक्तरित्या दिलेल्या नॉन होमोजिनियस डिफरन्शियल समीकरणाचे जनरल उत्तर तयार करतात तर आपण त्याबद्दल पुढे बोलण्याआधी आपल्याला आवश्यक असलेल्या काही महत्वपूर्ण संकल्पना जसे की सोल्युशन चे एकमेकांशी असलेले लिनिअर इंडिपेन्डेन्स जरी आपण लिनिअर अलजेब्रा या विषयामध्ये लिनिअर डिपेंडन्स आणि लिनिअर इंडिपेन्डेन्स या संकल्पना पहिल्या असतील तरी सुध्दा आपण त्यांच्याशी समान असलेल्या संकल्पनेबद्दल योग्य ती उजळणी करणार आहोत तर दोन फंक्शन आणि हे लिनिअरली इंडिपेंडंट आहेत सुरुवातीला आपण लिनिअरली इंडिपेंडंट हि संकल्पना फक्त दोन फंक्शन च्या बाबतीत पाहणार आहोत कारण जर ते दोन फंक्शन हे एकमेकांचे स्थिर गुणक असतील तर हि संकल्पना शिकणे फार सोपे होऊन जाते जर पहिले फंक्शन हे आपण दुसऱ्या फंक्शन च्या स्थिर गुणक म्हणून लिहू शकत नाही जसे की तर हे दोन फंक्शन हे डिपेंडेंट आहेत कारण दुसरे फंक्शन आपण पहिल्या फंक्शन च्या मदतीने 2 ने गुणाकार करून सहज लिहू शकतो परंतु लिनिअर इंडिपेंडंस साठी आपण एक फंक्शन हे दुसऱ्या फंक्शनच्या मदतीने स्थिर गुणक च्या स्वरूपात लिहू शकत नाही अधिक समावेशक सांगायचं झालं तर आपण लिनिअर अलजेब्रा मध्ये पहिले आहे की जर इथे आणि हे स्थिरांक आहेत त्यामुळे जर असे समीकरण फक्त आणि घेतल्यावरच सत्य होत असेल तर मग आपण आणि ला लिनिअर इंडिपेंडंट असे म्हणतो आणि जर आपल्याला या समीकरणाचे समाधान करणारे एखादे शुन्याखेरीज सोल्युशन मिळाले तर मात्र ते लिनिअरली डिपेंडंट असतात कारण एक फंक्शन दुसऱ्याचा वापर करून लिहू शकतो म्हणजेच दोन्ही फंक्शन हे एकमेकांवर अवलंबून आहेत परंतु जर दिलेले समीकरण हे फक्त यांच्यासाठीच साध्य करत असेल आणि इतर कोणत्याही साठी साध्य होत नसेल तर मात्र अशा सोल्युशन्स ला आपण लिनिअरली इंडिपेंडंट असे म्हणणार आहोत किंवा दोन फंक्शन च्या तपासणीसाठी हे अधिक सोपे होत असते कारण आपण जर भागेला केले आणि जर त्यांचा भागाकार आपल्याला एखादी स्थिर संख्या मिळत असेल तर ती दोन फंक्शन्स लिनिअरली डिपेंडेंट असतील आणि जर भागाकार हा स्थिर संख्या मिळत नसेल तर मात्र असे फंक्शन्स हे लिनिअरली इंडिपेंडंट असतील तरलिनिअर डिपेंडन्स ची काही उदाहरणे बघुयात तर उदाहरणासाठी घेऊयात जेव्हा आपण घेऊ तेव्हा आपल्याला असे मिळेल आणि जे स्थिरांक नाही त्यामुळे आपण घेतलेले हे लिनिअरली इंडिपेंडंट आहेत तरआपण आणखी एक उदाहरण बघुयात जसे की तर मग आपल्याला ने भागावे लागणार आहे आपण असे घेऊ शकतो मग आपल्याला भागाकाराचे उत्तर हे असे मिळेल आणि जे स्थिरांक नाही त्यामुळे आपण घेतलेले आणि हे लिनिअरली इंडिपेंडंट आहेत म्हणजेच हे लिनिअरली इंडिपेंडंट आहेत तसेच जर आपण आणि असे फंक्शन घेतले आणि जर त्यांचे गुणोत्तर घेतले तर आपल्याला असे समजेल की जेव्हा आणि हे वेगवेगळे नंबर्स असतात म्हणजे दोन वेगळ्या वास्तव संख्या असतात तेव्हा दिलेले फंक्शन्स हे लिनिअरली इंडिपेंडंट असतात म्हणजेच जेव्हा आणि हे समान नसतात तेव्हा आणि हे लिनिअरली इंडिपेंडंट फंक्शन्स असतात आता आपण 2 पेक्षा जास्त फंक्शन्स साठी लिनिअर डिपेंडेंन्स बद्दल बोलूयात म्हणजेच जेव्हा हे n लिनिअरली इंडिपेंडंट फंक्शन्स असतील तर मग त्यावेळी आपण दोन फंक्शन्स च्या व्याख्येचा उपयोग करून n फंक्शन्स साठी जनरल व्याख्या हि खालील प्रमाणे लिहू शकतो जर दिलेलं समीकरण हे फक्त सर्व स्थिरांक c च्या किंमती शून्य घेतल्यावरच साध्य होत असेल तरच मग आपण अशा संचाला लिनिअरली इंडिपेंडंट म्हणतो किंवा या फंक्शन्स ला लिनिअरली इंडिपेंडंट फंक्शन्स असे म्हणतात तर पुन्हा अशा प्रकारची व्याख्या हि खूप औपचारिक आणि खूप महत्वाची आहे हि व्याख्या फक्त दोन फंक्शन्स साठी नाही तर n फंक्शन्स साठी सुद्धा वापरू शकतो परंतु अडचण ही आहे की दिलेल्या फंक्शन्स चे लिनिअरली इंडिपेंडन्स अशा व्याख्येचा वापर करून तपासणे फार वेळ खाणारे आहे कारण आपण तयार केलेले समीकरण हे शून्याशी बरोबरी केल्यावर फक्त स्थिरांकाच्या किंमती शून्य घेतल्यावरच साध्य होत आहे हे दाखवणे फार अवघड आहे जेव्हा आपल्याकडे दोन पेक्षा जास्त फंक्शन्स असतात तेव्हा आपल्याकडे सोल्युशन्स चे लिनिअर इंडिपेंडन्स सिद्ध करण्यासाठी वेगळे मार्ग आहेत त्याच्या वापराने आपण दोन पेक्षा जास्त फंक्शन्स हे लिनिअर डिपेंडेंट आहेत की नाही हे तपासू शकतो तर अशा नव्या पद्धतीला आपण रॉन्सकीयन असे म्हणणार आहोत आणि त्याच्यासाठी W हे चिन्ह वापरनर आहोत रॉन्सकीयन ची व्याख्या आता आपण थोड्याच वेळात करणार आहे जर या सर्व फंक्शन्स चा रॉन्सकीयन हा शुनयेत्तर संख्या येत असेल तर आपण घेतलेले सर्व फंक्शन्स हे लिनिअरली इंडिपेंडेंट असतात तर मग रॉन्सकीयन नक्की आहे तरी काय तर रॉन्सकीयन हे एक प्रकारचे डिटरमिनंटचे सरलीकरण आहे

तर रॉन्सकीयन च्या पहिल्या ओळींमध्ये दिलेले सर्व फंक्शन्स आहे त्या स्वरूपात लिहिले जातात दुसऱ्या ओळींमध्ये त्या सर्व फंक्शन्स चे पहिले डेरीवेटीव्ह लिहिले जाते तिसऱ्या ओळींमध्ये दुसरे डेरीवेटीव्ह आणि अशा प्रकारे सर्व ओळी लिहिल्या जातात सर्वात शेवट च्या ओळी मध्ये फंक्शन्स चे n 1 ऑर्डर चे डेरीवेटीव्ह लिहिले जाते सर्वात शेवटी अशा डिटरमिनंटची किंमत शोधण्यात येते आणि जर ती किंमत शून्य नसेल तर घेतलेले सर्व फंक्शन्स हे लिनिअर इंडिपेंडेंट असतात तर हा एक मार्ग आहे ज्याद्वारे आपण लिनिअर इंडिपेंडेंन्स तपासू शकतो जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त फंक्शन असतात आपण दोन फंक्शन्स साठी सुध्दा हा मार्ग वापरू शकतो पण याआधी दिलेली गुणोत्तराची पद्धत हि दोन फंक्शन साठी जास्त सोयीस्कर आहे तर मग आत्तापर्यन्त आपण लिनिअर इंडिपेंडेंन्स याबद्दल माहिती घेतली कारण आपल्याला त्याचा वापर पुढे लिनिअर डिफरन्शियल समीकरणे बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आणि त्याचे उत्तर शोधण्यासाठी करायचा आहे तर सुरुवातीला आपण हे होमोजिनियस समीकरण बघुयात तर नीट पहा हि n th टर्म आहे हि n 1 th टर्म आहे आणि त्याचप्रमाणे हि शेवटची टर्म आहे ज्यामध्ये हा y चा गुणांक असून तो स्थिरांक आहे तर हे होमोजिनियस समीकरण आहे कारण उजव्या बाजूला शून्य आहे आता समजा की हे दोन दिलेल्या समीकरणाचे सोल्युशन आहेत तर मग आपल्याला हे सिद्ध करायचे आहे की अशा प्रकारचे समीकरण हे सुध्दा नवीन उत्तर असते ज्यामध्ये आणि हे आर्बिट्ररी स्थिरांक आहेत तर इथे आपण असे दाखवणार आहोत की जर आपल्याकडे दोन लिनिअरली इंडिपेंडेंट सोल्युशन्स असतील तर आपण पुढे जाऊ शकतो परंतु जर ते नसतील तर अशा प्रकारच्या समीकरणाला काहीही अर्थ प्राप्त होत नाही कारण लिनिअरली डिपेंडेंट असल्यावर एक फंक्शन आपण दुसऱ्या फंक्शनच्या मदतीने लिहू शकतो आणि त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे अर्थपूर्ण समीकरण मिळत नाही एक फंक्शन आपण स्थिरांक आणि दुसऱ्या फंक्शनच्या च्या मदतीने लिहू शकतो त्यामुळे अशा फंक्शन्स चे लिनिअर कॉम्बिनेशन आपल्याला कोणतीही अर्थपूर्ण माहिती देत नाही तर इथे हे दोन लिनिअरली इंडिपेंडेंट सोल्युशन्स आहेत आणि अशा स्थितीत हे सुध्दा वर दिलेल्या गणिताचे सोल्युशन असते हे आपण इथे बघुयात इथे आणि हे आर्बिट्ररी स्थिरांक आहेत तर मग इथे आपल्याला काय कराचे आहे तर आता आपण हे समीकरण दिलेल्या समीकरणात ठेवूयात तर मग आपल्याकडे ही n ऑर्डर चे n वे टर्म आहे आपण x वापरले आहे t नाही तर हे समीकरण दिलेल्या समीकरणात उपयोग केल्यावर हे मिळेल हे असे होत असेल तर मग हे सुद्धा दिलेल्या समीकरणाचे सोल्युशन होऊ शकेल तर आता आपण काय लिहू शकतो तर हा आपण सर्व समीकरणातून सामाईक घेऊयात इथून आणि इथून पण मग आपल्याला असे समीकरण मिळेल तर हे दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे समाधान करत आहे म्हणून हे आणखी एक दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन आहे खरं पाहता आपण कितीही फंक्शन्स साठी अशा प्रकारचे कॉम्बिनेशन घेऊ शकतो फक्त त्यासाठी आपण घेतलेले हे सर्व फंक्शन्स लिनिअरली इंडिपेंडंट असणे गरजेचे आहे असे असेल तर मग हे सुध्दा दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे एक नवीन सोल्युशन असते तर आता आपण या प्रकारचे सामान्यीकरण करूयात समजा आपल्याकडे हे n लिनिअरली इंडिपेंडंट फंक्शन्स आहेत जे होमोजिनियस डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन आहे अशा स्थितीत हे सुध्दा दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन असते हे नुसते साधे सोल्युशन नसून ते जनरल सोल्युशन आहे तर ते जनरल सोल्युशन हे दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन असेल याचे कारण असे की आपल्याला दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाची ऑर्डर हि n आहे आणि सोल्युशन्स मध्ये देखील n स्थिरांक आहेत जसे आपण 2 फंक्शन्स साठी या आधी सिद्ध केले तसेच आपण n लिनिअरली इंडिपेंडंट फंक्शन्स साठी सुद्धा करू शकतो तर हि आपली जनरल सोल्युशन ची व्याख्या होती जि आपण या पूर्वी पाहिली आहे आणि त्याच्यानुसार ज्यावेळी आपल्याकडे n आर्बिट्ररी स्थिरांक सोल्युशन्स मध्ये असतील आणि जेव्हा ते दिलेले समीकरण साध्य करत असेल तर त्यावेळी अशा सोल्युशन ला आपण जनरल सोल्युशन असे म्हणणार आहोत आणि या समीकरणात हे आर्बिट्ररी स्थिरांक आहेत तर आत्तापर्यंत आपण हे पहिले की जर आपण दिलेल्या होमोजिनियस समीकरणासाठी n लिनिअरली इंडिपेंडंट सोल्युशन्स शोधू शकलो तर मग त्यांचे लिनिअर कॉम्बिनेशन सुध्दा एक नवीन सोल्युशन असते आणि ते दिलेल्या होमोजिनियस समीकरणाचे जनरल सोल्युशन असते आता आणखी एक महत्वाचा नियम आपण पाहुयात जर आपल्याकडे हे एक संबंधित होमोजिनियस डिफरन्शियल समीकरणाचे जनरल सोल्युशन असेल होमोजिनियस डिफरन्शियल समीकरण म्हणजे असे समीकरण ज्याची उजवी बाजू हि नेहमी शून्य असते तर u हा दिलेल्या समीकरणाला साध्य करतो तसेच v हे आणखी एक दिलेल्या होमोजिनियस डिफरन्शियल समीकरणाचे पर्टिक्युलर सोल्युशन आहे तर इथे आपण दोन उत्तरे घेतली आहेत ज्यामध्ये u हे जनरल सोल्युशन आहे त्याच्याबद्दल आपण या आधीच पहिले आहे ज्यावेळी आपण n लिनिअरली इंडिपेंडंट सोल्युशन्स बद्दल बोललो होतो तसेच त्याच्या लिनिअर कॉम्बिनेशन बद्दल सुद्धा जसे की आणि ते समीकरणाचे जनरल सोल्युशन असेल इथे आपल्याजवळ v हे दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे पर्टिक्युलर उत्तर आहे दिलेले डिफरन्शियल समीकरण म्हणजे नॉन होमोजिनियस डिफरन्शियल समीकरण अर्थात असे की ज्या डिफरन्शियल समीकरणाची उजवी बाजू हि शून्य नाही तर मग आपण इथे काय पहिले आहे जे दोघांच्या बेरजेमुळे मिळाले तर इथे u हे होमोजिनियस डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन आहे ज्याला आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्स असे पण म्हणतो आणि v हे दिलेल्या समीकरणाचे पर्टिक्युलर इंटीग्रल आहे तर जेव्हा आपण CF आणि PI यांची बेरीज करतो जसे की इथे दाखवले आहे तर तेव्हा आपल्याला दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे एक नवीन जनरल सोल्युशन मिळेल तर आपण कसे तपासणार आहोत की हे तयार झालेले सोल्युशन हे जनरल सोल्युशन आहे की नाही तर जनरल सोल्युशन मध्ये n आर्बिट्ररी स्थिरांक असणे गरजेचं आहे आणि आपण घेतलेल्या u मध्ये आधीपासूनच n आर्बिट्ररी स्थिरांक आहेत आणि हा u आधीपासूनच दिलेल्या समीकरणाला साध्य करत आहे तर आता आपण मिळालेलं नवीन उत्तर हे जनरल उत्तर आहे हे कसे सिद्ध करणार आहोत तर त्यासाठी आपण uv हे समीकरण दिलेलं डिफरन्शियल समीकरण साध्य करते हे दाखवणे गरजेचे आहे आणि जर ते साध्य करत असेल तर मग नैसर्गिकरित्या त्यामध्ये n आर्बिट्ररी स्थिरांक असतील कारण u मध्ये आधीपासूनच n आर्बिट्ररी स्थिरांक आहेत तर मग आता हे दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे जनरल सोल्युशन आहे तर मग आता आपण हे समीकरण बघुयात समीकरणाची डावी बाजू बघा आणि समीकरणा मध्ये हे ठेवूयात तर हीच युक्ती आपण नॉन होमोजिनियस डिफरन्शियल समीकरणाचे जनरल सोल्युशन मिळवण्यासाठी वापरणार आहोत आणि मग आपण इथे दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे जनरल सोल्युशन लिहिणार आहोत जसे आपण uv साठी बघितले आहे इथे आपण u ला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्स असे म्हणत आहोत जे होमोजिनियस डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन आहे आणि v ला पर्टिक्युलर इंटीग्रल असे म्हणत आहोत जे नॉन होमोजिनियस डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन आहे आतापर्यंत आपण हे पहिले की कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्स शोधणे अतिशय सोपे आहे तसेच दिलेल्या समीकरणाचे पर्टिक्युलर सोल्युशन शोधणे सूध्दा अतिशय सोपे आहे आणि जेव्हा आपण अशा दोघांची बेरीज करून नवीन समीकरण लिहितो तर ते जनरल सोल्युशन असते तर आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सोल्युशन्स बद्दल बोलत होतो जसे की कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्स आणि पर्टिक्युलर इंटिग्रल व्याख्यानामध्ये पुढे येणाऱ्या डिफरन्शियल समीकरणाच्या सोल्युशन्स बद्दल माहिती घेण्यासाठीची ही पूर्व तयारी होती तर आता इथे आपण एक नवीन संकल्पना पाहणार आहोत आणि ती म्हणजे ऑपरेटर संपूर्ण समीकरणामध्ये आपल्याला डेरीवेटीव्ह च्या माध्यमातून ऑपरेटर दिसत आहेत तर आता दिलेली गणितातील ही टर्म म्हणजे डीफ्फरनशिअल ऑपरेटर आहे जर आपण असे घेतले तर हा पहिल्या ऑर्डरचा ऑपरेटर आहे हा ऑर्डर दोन चा ऑपरेटर आहे आणि याप्रमाणे बाकीचे पण लिहिता येईल जसे की म्हणजे तीन ऑर्डर चा ऑपरेटर तर अशा प्रकारच्या ऑपरेटर च्या ओळखीनंतर आपण दिलेले समीकरण हे ऑपरेटर च्या गुणाकाराने कसे दिसेल ते पाहुयात being any constantहे कोणतेही स्थिरांक आहेत तर आत्ता इथे दिलेलं फार महत्वाचे आहे कारण आपण उरलेल्या व्याख्याना मध्ये डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन्स शोधण्यासाठी त्याचा वापर करणार आहोत तर हे समीकरण नीट पहा त्याचप्रमाणे आपण इतर समीकरणे सुध्दा खालीलप्रमाणे दाखवू शकतो त्यामुळे दिलेले फॅक्टर आपण कोणत्या क्रमाने घेतो याला महत्व नाही जरी म्हणजे चा बरोबर साधा गुणाकार नसेल हे सेकंड ऑर्डर डेरीवेटीव्ह आहे आणि हे फर्स्ट ऑर्डर डेरीवेटीव्ह आहे परंतु चा बरोबर साधा गुणाकार हा पण सेकंड ऑर्डर डेरीवेटीव्ह म्हणजेच असे घेऊ शकतो त्यामुळे आपण वर दिलेले समीकरण हे अशा प्रकारे लिहू शकतो तर या D बद्दल एक फार महत्वाची माहिती अशी आहे की D हा ऑपरेटर आहे D चा D बरोबर केलेला गुणाकार जो आपण असा लिहितो त्याचा एक वेगळा अर्थ आहे कारण इथे डेरीवेटीव्ह चा डेरीवेटीव्ह बरोबर गुणाकार आहे याचा अर्थ दोन वेळा डेरीवेटीव्ह घेणे गरजेचे आहे त्यामुळेइथे चा अर्थ हा फंक्शन्स चे दोन वेळा डेरीवेटीव्ह घेणे असा होतो त्यासाठी आपण हे चिन्ह वापरणार आहे तर इथे नंबरच्या गुणाकाराच्या संदर्भात जे सत्य आहे ते ऑपरेटरच्या गुणाकाराच्या संदर्भात सुध्दा खरं आहे हेच तर ऑपरेटरच्या बाबतीत खूप महत्वाचे वैशिठ्य आहे त्यामुळे कोणतीही काळजी न करता आपण नंबरच्या गुणाकारासारखे ऑपरेटरचा देखील गुणाकार वास्तव संख्या सारखा अतिशय सोप्या मार्गाने करू शकतो तर मग आता आपण संख्या आणि ऑपरेटर चा गुणाकार यांच्यामध्ये साधर्म्य आहे हे पाहिले त्यामुळे जरी आपण D च्या ऎवजि ती एक संख्या आहे असे जरी घेतले तरी आपण D च्या गुणाकाराचे बीजगणित चांगल्या प्रकारे करू शकतो तर सामान्यतः जेव्हा आपल्याकडे हे n ऑर्डर चे डिफरन्शियल समीकरण आहे ते आपण ऑपरेटरच्या घातांकाच्या च्या स्वरूपात लिहू शकतो जसे की तर इथे आपण दिलेले समीकरणाचे फॅक्टर्स घेऊ शकतो कारण हे समीकरण हे D मधल्या एखाद्या पॉलिनॉमियल सारखे आहे त्यामुळे त्याची काळजी करण्याचे कारण नाही त्यामुळे हे समीकरण आपण एखाद्या पॉलिनॉमियल सारखे विघटन करून फॅक्टर्स मध्ये लिहू शकतो जसे की जर आपल्याकडे पॉलिनॉमियल ची उकल असेल समजा त्यांना आपण असे म्हणूयात तर मग आपण फॅक्टर्स हे गुणाकाराच्या स्वरूपात असे लिहू शकतो तर इथे आत्तापर्यंत दिलेल्या माहितीचा वापर आपण पुढच्या व्याख्यानांमध्ये करणार आहोत तर या समीकरणात D चा घातांक n आहे याचा अर्थ n वेळा डेरीवेटीव्ह घेणे असा आहे त्याचप्रमाणे D चा घातांक n म्हणजे D हा y वर n वेळा ऑपरेट होणार आहे म्हणजेच y चे n वेळा डेरीवेटीव्ह घेणे गरजेचे आहे तर आपण आता निष्कर्षावर येत आहोत आत्तापर्यंत आपण स्थिर गुणांक असलेले डिफरन्शियल समीकरण बद्दल बोललो आहोत तर हे जे सुरुवातीला स्थिरांक घेतले आहेत त्यांच्याबद्दल आपण नंतर पुढील काही व्याख्यानांमध्ये सविस्तर बोलणार आहोत तसेच आपण नॉन होमोजिनियस डिफरन्शियल समीकरण च्या जनरल सोल्युशन बद्दल सुध्दा बघितले आहे की ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रथम कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्स शोधावे लागते जे आपण दिलेल्या गणिताची उजवी बाजू X ही शून्य ठेऊन मिळवतो तर पर्टिक्युलर इंटीग्रल हे आपण नॉन होमोजिनियस डिफरन्शियल समीकरण च्या एका पर्टिक्युलर सोल्युशन पासून सहज मिळवू शकतो आणि ऑपरेटर सारख्या संकल्पना आपण पहिल्या त्यामुळे दिलेले समीकरण हे आपण ऑपरेटरचा वापर करून अशा प्रकारे पॉलिनॉमियल सारख्या समीकरणामध्ये लिहू शकतो एकदा का उकल माहिती झाली त्यानंतर आपण अशा समीकरणाला शून्न्या बरोबर ठेऊन ते फॅक्टर्सच्या स्वरूपात लिहू शकतो सर्वात शेवटी पॉलिनॉमियल ही आपण खाली दिलेल्या स्वरूपात लिहू शकतो तर हे सोल्युशन शोधण्याच्या बाबतीत फार महत्वाचे आहे मग ते कॉम्प्लिमेंटरी फंक्शन असो की पर्टिक्युलर इंटीग्रल असो जे आपण y शोधण्यासाठी वापरत आहोत आणि व्याख्यान तयार करण्यासाठी आम्ही वापरलेले हे संदर्भ आहेत आपण लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद